या व्याख्यानात आपण आयओटीमधील नेटवर्किंग च्या मुद्द्यांविषयी चर्चा करणार आहोत मागील व्याख्यानात आपण कनेक्टिव्हिटीच्या मुद्द्यांकडे पाहिले होते कोणती आव्हाने आहेतत्यावर काय उपाय उपलब्ध आहेत नेटवर्किंगच्या दृष्टिकोनातून आयओटी सिस्टम स्थापित करण्यासाठी आपण इतर वेगवेगळ्या बाबींवर विचार करूया कोण कोणते उपाय आहेत जे आपण संबोधित करू शकतो काही ठराविक नेटवर्क जे आपल्याला भेटतात त्यामध्ये सेन्सर आरएफआयडी हे एक डेटा स्रोत किंवा एकापेक्षा जास्त डेटा स्रोत असतात ते डेटा एकत्रित करतात आणि भौतिक वातावरणाशी संवाद साधतात आणि त्यानंतर डेटा पुढील प्रक्रिये साठी इतरत्र पाठविला जातो प्रक्रिये च्या आधारे डेटाचे विश्लेषण केले जाते काही प्रणाली मध्ये कार्यवाही केली जाते तेथे कार्यवाही होऊ शकते किंवा नसू शकते किंवा काही प्रणाली मध्ये कोणतेही कार्य संबंधित नसते हे दोन्ही प्रकार आपण मागील व्याख्यानात पाहिले आहेत नेटवर्कच्या दृष्टिकोनातून नेटवर्क कसे सेट करावे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया या आयओटी डिव्हाइसमध्ये प्रक्रिया करण्याची फारच कमी क्षमता असते ते आकारात खूपच लहान असतात त्यामध्ये उर्जेची मर्यादा असते विशेषत बॅटरीवर चालवले जातात त्यांच्या लहान आकारामुळे त्यामध्ये वापरल्या जाणार्या बॅटरी देखील लहान असतात आणि बॅटरीच्या इलेक्ट्रोकेमिकल मर्यादेमुळे या बॅटरीचे आयुष्य खूप मर्यादित असते म्हणून आपल्याकडे हार्डवेअर सॉफ्टवेअर आणि अल्गोरिदम पातळीवर उपाय असणे आवश्यक आहे जे खूप कमी उर्जा वापरतील नेटवर्कच्या दृष्टिकोनातून विशेषतः आपल्याकडे प्रणाली प्रोटोकॉल उपाययोजना अल्गोरिदम असणे आवश्यक आहेत जे अत्यंत कमी उर्जा वापरतील आयओटी उपकरणांमध्ये ऊर्जा मर्यादा असते ते आकाराने लहान असतात आणि प्रक्रिया क्षमता खूपच मर्यादित असते म्हणून आयओटी मध्ये वापरण्यासाठी डिझाइन केलेले नेटवर्क प्रोटोकॉल या अडचणी लक्षात ठेवून डिझाइन केले पाहिजेत ही नेटवर्क सामान्यत खूप कमी थ्रुपुटला समर्थन देतात त्यांच्याकडे पॅकेटचे जास्त नुकसान होते ही नेटवर्क सामान्यत अशा वातावरणात काम करतात जी खूपच गोंगाट करतात बराच हस्तक्षेप करतात परिणामी पॅकेटचे नुकसान देखील जास्त होते तसेच त्यांच्याकडे उपयुक्त पेलोड आकार लहान आहे आणि बर्याच प्रकरणांमध्ये हे नेटवर्क त्यांच्या टोपोलॉजीमध्ये वारंवार बदल देखील करतात म्हणूनच हा एक अत्यंत मर्यादित डायनॅमिक प्रकारचा दृष्टीकोन आहे आणि या प्रणालींमध्ये नेटवर्किंग सोल्यूशन्स हे एक मोठे आव्हान आहे म्हणून शास्त्रीय इंटरनेट जे टीसीपी आयपीवरTCPIP आधारित आहे जे आपण सर्व वापरतो ते या प्रतिस्पर्धी आयओटी डिव्हाइससाठी नाही संपूर्ण दृष्टीकोनातून पाहिले तर ही आव्हाने वेगवेगळ्या प्रकारात विभागली जाऊ शकतात आपल्यासमोर प्रवेशासंदर्भात आव्हाने आहेत या नेटवर्क्समधून विषम प्रवेश विषम रहदारी आहे नेटवर्कमध्ये कार्यरत असणाऱ्या या डिव्हाइसेस विक्रेते तपशील मानके प्रोटोकॉलमध्ये विषमता आहे सर्व बाबतीत या अडचणी आहेत आयओटीबद्दल विचार करण्यासाठी आपण झाडा बद्दल विचार करूया स्लाइड वर दिलेल्या स्रोतांकडून ही समानता घेतली गेली आहे झाडाला मुळे खोड आणि पाने असतात स्मार्ट आरोग्य सेवा स्मार्ट दळणवळण स्मार्ट शहरे स्मार्ट ऊर्जा स्मार्ट रिटेल स्मार्ट घर स्मार्ट शहरे असे आयओटीचे वेगवेगळे अनु प्रयोग आहेत या सर्व स्मार्ट गोष्टी ज्या आपण आयओटीच्या संदर्भात बोललो त्या एका झाडाच्या पानांच्या अनुरूप आहेत झाडाच्या अगदी तळाशी मुळे असतात ही मुळे कम्युनिकेशन प्रोटोकॉल आणि डिव्हाइस तंत्रज्ञानासारखे आहेत म्हणून ही प्रोटोकॉल आणि डिव्हाइस तंत्रज्ञान वृक्षांच्या मुळांसारखे आहेत ब्लूटूथ झिगबी झेड वेव्ह वाय फाय सेन्सर आणि अॅक्ट्युएटर्स यासारखे तंत्रज्ञान या झाडाची वेगवेगळी मुळे आहेत आपण आत्ताच नमूद केल्याप्रमाणे आयओटी अनु प्रयोग हे झाडाच्या वरच्या बाजूला आणि तंत्रज्ञान प्रोटोकॉल हे झाडाच्या मुळा सारखे आहेत यासाठी आपल्याला या अनु प्रयोगांना समर्थन देण्यासाठी एक योग्य खोड हवे आहे जेणेकरून आपण त्या झाडांच्या मुळांशी जोडले जाऊ शकू हा यामागील हेतू आहे झाडाचे खोड हे मुळात आयओटीचे आर्किटेक्चरल संदर्भ मॉडेल आहे आयओटीचे आर्म मॉडेल तर एकंदरीत ऑप्टिमायझेशन दृष्टिकोनातून आपण आपले लक्ष्य असे नमूद करू शकतो की आपल्याला किमान मुळांचा सेट आणि संभाव्य खोडाचा प्रस्ताव निवडण्याची आवश्यकता आहे जो जास्तीत जास्त पाने तयार करण्यास सक्षम करेल एकूणच ऑप्टिमायझेशन उद्दीष्टाप्रमाणे याचा विचार केला जाऊ शकतो आयओटी नॉन आयपी आधारित मालकीची ऑफर देते जे विक्रेता विशिष्ट निराकरणासारखेच राहते किंवा आपण आयईटीएफ प्रोटोकॉलवर आधारित आयपी उपाय वापरण्याचा विचार करू शकतो उलटपक्षी आयईटीएफ आयपी आधारित उपाय जेथे आयओटीला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत 6 लोडब्ल्यूपॅन जे लोडब्ल्यूपॅनवर आयपीव्ही 6 विषयी बोलते जे कमी ऊर्जेचे वायरलेस पर्सनल एरिया नेटवर्क आहे तर आयपीव्ही 6 ओव्हर 6 लोडब्ल्यूपॅन हे एक असे तंत्रज्ञान आहे असाच एक प्रोटोकॉल ज्यावर विशिष्ट 6 लोडब्ल्यूपॅन वर्किंग ग्रुपद्वारे कार्य केले जात आहे त्याचप्रमाणे इतर कार्यरत गट इंटरनेटमध्ये आयओटी आवश्यकतांचे अनुकूलन करण्याबद्दल बोलत आहेत आरओएलएल मुळात कमी उर्जा नष्ट नेटवर्कवर मार्गक्रमण करत आहे कोर म्हणजे कंसट्रेंट रेस्टफुल इन्व्हरमेंट तीन वेगवेगळे कार्य करणारे गट आहेत त्याचप्रमाणे अनेक वेगवेगळे उपक्रम आयओटीवर आयपी चा पाठिंबा मिळावा म्हणून आहेत म्हणजेच विद्यमान इंटरनेट वेगवेगळ्या सेन्सर सिस्टीम मध्ये मालकी उपाय मालकीचे प्रोटोकॉल स्टॅक वापरले जातात दुसरीकडे लॅपटॉप डेस्कटॉप पीडीए आणि इतर बरीच उपकरणे जी विशेषत विद्यमान फ्रेमवर्कमध्ये इंटरनेटचा विद्यमान टीसीपी आयपी प्रोटोकॉल स्टॅक वापरतात आपल्याला असे उपाय हवे जे प्रोप्रायटरी सोल्युशन इंटरनेटच्या विद्यमान चौकटीमध्ये व्यवस्थित बसतील जे लॅपटॉप पीडीए आणि इतर भिन्न वायरलेस डिव्हाइसचे समर्थन करतील ही समग्र फ्रेमवर्क आहे ज्याबद्दल आपण बोलत आहोत परंतु या नॉन आयपी आधारित उपायांची कमतरता शेवटच्या वापरकर्त्यांसाठी मर्यादित लवचिकता ही आहे हे विक्रेता विशिष्ट एपीआय आहेत म्हणून शेवटच्या वापरकर्त्यांसाठी मर्यादित लवचिकता आहे इंटरऑपरेबिलिटीच्या बाबतीत विक्रेता विशिष्ट सेन्सर आहेत विक्रेता विशिष्ट गेटवे आपणास माहित आहे की हे काही सेन्सर नोड्ससारखे आहे काही आयओटी डिव्हाइस एक विक्रेता विशिष्ट भाषा निवडतात आपण असे म्हणूया की कोणी इंग्रजी बोलतो कोणी फ्रेंच बोलतो कोणी हिंदी बोलतो ते एकमेकांशी कसे बोलू शकतात कोणतीही सामान्य भाषा नाही त्यांच्यात कोणतीही इंटरऑपरेबिलिटी नाही तर या प्रकारच्या विषमतेवर विजय मिळवण्यासाठी आपल्याकडे एक सामान्य फ्रेमवर्क असणे आवश्यक आहे ज्यामुळे ही भिन्न यंत्रे वेगवेगळ्या मालकी मानकांना अनुसरून एकमेकांशी बोलू शकतील इंटरऑपरेबिलिटी ही एक अशी समस्या आहे जी सर्व विषम पणाच्या आव्हानावर विजय मिळविण्याविषयी बोलली जाते कारण ही मॉडेल नाहीत जी मोजायला हवीत जेणेकरून स्केलेबिलिटी राखली जाईल तेथे तो आयपी स्केलेबल उपाय आहे या मालकी विक्रेता विशिष्ट निराकरणासारखे नाही जे स्केलेबल नसते तर आपल्याकडे वेगवेगळे आयपी आधारित उपाय आहेत तसेच आयईटीएफ च्या विविध उपक्रमाचे अनुसरण करतो 6 लोडब्ल्यूपॅन रोल आणि कोर या तीन वेगवेगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत आयपीव्ही 6 हेडर कॉम्प्रेशन एन्केप्युलेशन बद्दल बोलतो आयपीव्ही 6 पॅकेट नेटवर्क लेयरमधून आयट्रिपलई 802 4 आधारित नेटवर्कवर प्रसारित करण्यास अनुमती देते रोल हा एक नवीन प्रकारचा रावटिंग प्रोटोकॉल आहे ज्याचा वापर आयओटी आधारित अनुप्रयोगांसाठी केला जाऊ शकतो कंसट्रेंट रेस्टफुल इन्व्हरमेंट आयओटी डिव्हाइसचे एकत्रिकरण नेटवर्कपासून सर्व्हिस लेव्हलपर्यंत वाढवते आणि हे अत्यंत आवश्यक आहे ही एक महत्वाची बाब आहे आयओटीच्या संदर्भात या नेटवर्कवरून नेटवर्कविषयी डेटा संकलित करणे आयओटी समाजातील कोर हे अत्यंत निर्णायक आणि आकर्षण आहे आपल्याकडे वेगवेगळे आयओटी उपकरणे आहेत आणि या गोष्टी सेन्सर सक्षम सेन्सर आधारित या आयओटी आधारित आहेत आयओटी आधारित गोष्टी सेन्सर सक्षम केल्या आहेत विविध सेन्सर बसविलेल्या या गोष्टींमधून स्थानिक क्षेत्रातील नेटवर्कसारख्या गोष्टी द्वारे हा डेटा संकलित केला जातो इंटरनेटच्या मागील भागा पर्यंत डेटा पाठवला जातो शेवटच्या भागात सर्व्हर सारखे सर्व प्रकारचे प्रोसेसर असतील आपल्याकडे संचय प्रक्रिये साठी क्लाउड आधारित सेवा इ सह संचय साधने असतील हे नेटवर्क आणि संबंधित प्रोटोकॉल आर्किटेक्चर आणि सोल्यूशन्सचे अन्य पैलू आहेत जे आम्हाला विपुल तपशीलवार समजून घेणे आवश्यक आहे तर या व्याख्यानमालेमध्ये आम्ही तुम्हाला फक्त नेटवर्किंग च्या पैलूंच्या संपूर्ण संकल्पने बद्दल परिचय देत आहोत विद्यमान इंटरनेटवर आयओटीला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळे आयईटीएफ उपक्रम आहेत चला आपण कोर बद्दल बोलू जे कंसट्रेंट रेस्टफुल इन्व्हरमेंट आहे आरईएसटी एक परिवर्णी शब्द आहे कोर मर्यादित आयओटी उपकरणांसाठी आणि आयओटी वातावरणात उपयुक्त असलेल्या अनुप्रयोगांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देते हे फ्रेमवर्क सेन्सर आणि अॅक्ट्युएटर संसाधने आणि वेब संसाधने पाहते हे फ्रेमवर्क फक्त अनुप्रयोगांवर मर्यादित आहे जे मूलभूत सेन्सरचे निरीक्षण करते आणि अॅक्ट्युएटर्सचे पर्यवेक्षण करते कोप मध्ये सेवा शोधा साठी एक यंत्रणा समाविष्ट आहे आणि ही सेवा शोध त्यास खूप मनोरंजक बनवते कोर साधने ही लहान वेब सर्व्हर आहेत जी संसाधने निर्देशिका आणि नोंदणी इंटरफेसवर त्यांची संसाधने नोंदणी करतात रिसोर्स डिरेक्टरी एक लॉजिकल नेटवर्क नोड आहे जो आयओटी डिव्हाइसच्या विशिष्ट संचाबद्दल माहिती संग्रहित करतो कोणत्याही लॉजिकल आयओटी नोडमध्ये आयओटी डिव्हाइसच्या संचाची माहिती संग्रहित केली जाते तर दुसरीकडे नोंदणी इंटरफेस आरईएसटी आधारित प्रोटोकॉलला समर्थन देते आरईएसटी आर्किटेक्चरचा पूर्ण फॉर्म म्हणजे रीप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर आर्किटेक्चर जे विद्यमान इंटरनेटसाठी एचटीटीपी सारख्या प्रोटोकॉलचे समर्थन करते आयओटीसाठी आरईएसटी च्या समकक्ष जे कोप आहे आपण थोड्या वेळात याबद्दल तपशीलवार चर्चा करू आयओटी क्लायंट आयओटी डिव्हाइसच्या शोधासाठी लुकअप इंटरफेसचा वापर करतो आता सर्वकाही ठीक आहे नेटवर्क तयार केले गेले आहे परंतु नेटवर्क सेवा गुणवत्तेची हमी देऊ शकेल का किंवा कमीतकमी काही सेवांच्या गुणवत्तेची पातळी स्वीकारू शकेल की नाही आयओटी नेटवर्कची सेवा गुणवत्ता आयओटी उपकरणाद्वारे उत्पन्न विषम ट्रॅफिक नियंत्रित करून आयओटी अनुप्रयोगांना वेगवेगळ्या पृष्ठभागाची ऑफर देण्याविषयी बोलली जाते आयओटी नेटवर्कच्या क्यूओएस धोरणांमध्ये संसाधन वापर डेटा वेळेची योग्यता डेटा उपलब्धता आणि डेटा वितरण समाविष्ट आहे क्यूओएसच्या संदर्भात आणि आयओटी नेटवर्कसाठी क्यूओएस सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हे 4 भिन्न गुणधर्म आहेत संसाधनांचा उपयोग 4 मध्ये प्रथम आहे डेटा संग्रहीत आणि प्रेषणासाठी स्टोरेज आणि बँडविड्थवरील नियंत्रणाची संकल्पना याबद्दल बोलले गेले आहे नेटवर्कच्या संदर्भातील संसाधनांचा अर्थ स्टोरेज बँडविड्थ इत्यादीसारख्या भिन्न गोष्टी आहेत रिसेप्शन आणि ट्रान्समिशनसाठी स्टोरेज आणि बँडविड्थ यासारख्या संसाधनांवरील नियंत्रण ही एक क्यूओएस निकष म्हणून विचारात घ्यावी लागेल संसाधन वापरासाठी असलेल्या क्यूओएस धोरणांमध्ये स्त्रोत मर्यादा धोरण समाविष्ट आहे जे संदेश बफरिंगचे प्रमाण नियंत्रित करते आणि मेमरी मर्यादा असलेल्या आयओटी डिव्हाइससाठी हे उपयुक्त आहे दुसरे एक म्हणजे संसाधन वापराचे क्यूओएस धोरण म्हणजे टाइम फिल्टर पॉलिसी जे डेटा संपलींग दर नियंत्रित करते आणि बफर ओव्हरफ्लो टाळण्यासाठी आंतर आगमन वेळेबद्दल बोलते हे नेटवर्क बँडविड्थ मेमरी आणि प्रोसेसिंग पावरवरील नियंत्रणाबद्दल बोलते दुसरा गुण म्हणजे एखाद्या विशिष्ट माहितीच्या ताजेपणाचे मापन जेव्हा ती रिसीव्हरच्या शेवटी प्राप्त होते स्त्रोतावरून संवेदनायुक्त डेटा प्राप्तकर्त्याकडे पाठविला जातो परंतु जेव्हा तो प्राप्तकर्त्याकडे प्राप्त होतो तेव्हा तो डेटा किती ताजा असतो आणि विशेषत अशा अनुप्रयोगांसाठी जिथे सुरक्षिततेची गंभीरता आहे जिथे वास्तविक वेळेची आवश्यकता आहे तेथे हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे उदाहरणार्थ हृदयविकाराचा झटका येणारा रुग्ण QoS निकष रिसीव्हरच्या शेवटी प्राप्त डेटा प्राप्त होतो की नाही ते मोजतो एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला असेल ती माहिती पुरविणा्या पॅकेटमध्ये ती पुरेशी ताजी आहे की नाही डेटा वेळेवर मिळाला आहे की नाही यातील बर्याच अनुप्रयोगांमध्ये हा एक अतिशय महत्त्वाचा विचार आहे आयओटी नेटवर्कसाठी डेटा टाईमलीनेस धोरणांमध्ये डेडलाइन पॉलिसी समाविष्ट आहे याचा अर्थ डेटाचा जास्तीत जास्त आंतर आगमन वेळ जास्तीत जास्त आंतर आगमन वेळ किती आहे हे एक अतिशय महत्त्वपूर्ण धोरण पुनर्विचार आहे दुसर्या धोरणाचा विचार म्हणजे विलंब बजेट पॉलिसीचा विचार करणे जो सोर्स पासून रीसिव्हर पर्यंतचा जो डेटा ट्रान्समिशन आणि अधिकतम वेळ फरक आहे तर डेटा टाईमलीनेसची योग्यता घेण्यासाठी या दोन भिन्न बाबी आहेत पुढील विशेषता म्हणजे डेटाची उपलब्धता नावाप्रमाणे हे सूचित करते की प्राप्तकर्त्याद्वारे किंवा ग्राहकांना प्रदान केलेल्या वैध डेटाच्या प्रमाणाचे मोजमाप करणे आयओटी नेटवर्कमध्ये डेटा उपलब्धतेसाठी क्यूओएस धोरणांमध्ये ड्युरेएबिलिटी पॉलिसी लाइफ स्पेन पॉलिसी आणि इतिहास धोरण समाविष्ट आहे या इंग्रजी संज्ञेनुसार ड्युरेबलिटी म्हणजे प्रेषकाद्वारे प्रसारित केलेल्या डेटा स्थिरतेच्या डिग्रीचे नियंत्रण आहे डेटा पर्सिस्टंट महत्वाचा आहे म्हणजे प्रेषक अनुपलब्ध असूनही प्राप्तकर्त्यास डेटाची उपलब्धता सुनिश्चित करणे प्राप्तकर्त्यासाठी डेटाची पर्सिस्टंटता ही एक अत्यंत महत्त्वाची ड्युरेबलिटी पॉलिसी आहे लाइफ स्पेन पॉलिसी प्रसारित डेटा वैध असलेल्या त्या कालावधीवरील नियंत्रणाबद्दल बोलतो नेटवर्कवरुन किती डेटा संभ्रमित केला गेला आणि प्रसारित केला जात आहे तो किती वेळ जगेल किती वेळ जगणार आहे हे म्हणजे लाइफ स्पेन पॉलिसी आहे आता शेवटचे डेटा डिलिव्हरी जें सेंडर कडून रिसिवर पर्यंत विश्वासार्ह डेटाच्या यशस्वी रिसेप्शनचे मोजमाप करते डेटा डिलिव्हरी साठी क्यूओएस धोरण हे रिलायबलिटी पॉलिसी असते जे डेटा वितरण आणि वाहतुकीच्या प्राधान्याने संबंधित विश्वसनीयता पातळीच्या नियंत्रणाबद्दल बोलते हे त्याच्या प्राधान्य पातळीनुसार डेटा प्रसारित करण्यास अनुमती देते यासह आपण आयओटी नेटवर्कच्या पहिल्या भागाचा शेवट करणार आहोत आपण आयओटीमध्ये नेटवर्किंगच्या इतर वेगवेगळ्या बाबींसह पुढे जाऊ आणि त्या गोष्टींबद्दल आपण सविस्तरपणे बोलण्यापूर्वी काही इतर बाबींवरही विचार करणे आवश्यक आहे पुढील व्याख्यानात आपण त्याबद्दल बोलणार आहोत धन्यवाद